तर शेवटच्या व्याख्यानात आम्ही चाचणी पॅटर्न पिढीबद्दल आपण चाचण्या कशा निर्माण करू शकतो याबद्दल बोललो आता आम्ही शेवटपर्यंत एक टिप्पणी केली आम्ही म्हटले की कॉम्बिनेशनल एटीपीजी वाजवी आहे आम्ही आपल्याकडे अशी साधने आहेत जी अगदी मोठ्या सर्किटसाठी परंतु अनुक्रमिक साठी संयुक्त चाचणी वेक्टर तयार करु शकतात एटीपीजी ही एक समस्या आहे प्रथम यासाठी बराच वेळ लागतो दुसरे म्हणजे ते चांगले फॉल्ट देत नाही कव्हरेज म्हणजे बहुतेक वेळेस बहुतेक दोषांच्या चाचण्या शोधण्यात ते सक्षम नसते आतमध्ये स्टोरेज घटकांचे अस्तित्व किंवा फ्लिप आत फ्लॉप होतो हे इतके सोपे नाही बाहेरून फ्लिप फ्लॉप आरंभ करा आम्ही जोपर्यंत फ्लिप फ्लॉप सुरू करत नाही तोपर्यंत आम्ही इनपुट लागू करतो तेव्हा आउटपुट काय म्हणता येत नाही योग्य असेल म्हणूनच आपल्याला काही तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे ज्यांना टेस्टॅबिलिटीसाठी डिझाइन म्हणतात जवळजवळ सर्व व्यावहारिक सर्किट्स निसर्गात अनुक्रमे असतात तर आम्ही अनुक्रमित एटीपीजी साधन वापरू शकत नाही कारण ते खूप धीमे आहेत आणि चांगले नाहीत तर आम्ही या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो वेगळ्या मार्गाने हे पाहू तर चाचणीसाठी डिझाइन करण्यामागील मूलभूत प्रेरणा काय आहे डीएफटी म्हणजे ते एका सेटसाठी उभे असतात चाचणी निर्मिती आणि चाचणी अनुप्रयोग सोपे आणि खर्च प्रभावी बनविणार्या डिझाइन तंत्राचे हे एक अतिशय सामान्य विधान आहे परंतु कसे विशेषत वापरात असलेली डीएफटी सराव तंत्र ते अनुक्रमिक सर्किट चाचणीच्या अडचणीचे निराकरण करतात आपण त्याबद्दल नमूद केलेले पहा अनुक्रमिक सर्किट मुख्य अडचण म्हणजे फ्लिप फ्लॉप ते ब्लॅक बॉक्सच्या आत बसले आहेत जे सर्किट आहे आणि मी बाहेरूनच निविष्ट अर्ज करू शकतो म्हणून जोपर्यंत मी फ्लिप फ्लॉपला प्रारंभ करत नाही मी चाचणी घेऊ शकत नाही ही अनुक्रमांची एक मोठी समस्या आहे सर्किट तर चाचणी करण्याच्या तंत्राच्या कोणत्याही डिझाइनसाठी मला त्यावर उपाय शोधणे आवश्यक आहे हा प्रश्न त्याऐवजी सहजपणे फ्लिप फ्लॉप कशी सुरू करायची आणि च्या राज्यांचे निरीक्षण कसे करावे मला पाहिजे तेव्हा फ्लिप फ्लॉप सर्वसाधारणपणे हे दोन्ही प्रश्न कठीण असतात अनुक्रमिक सर्किट परंतु आता आपण म्हणत आहात की आम्ही काही डिझाइन नियम डिझाइन तयार करीत आहोत चाचणी करण्याच्या नियमांसाठी जे आपण पालन केल्यास ते आमचे सर्किट्स सहज चाचणी योग्य बनवतात तर अंतर्गत फ्लिप फ्लॉपवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांचे निरीक्षण करणे ही मुख्य समस्या होती तर मूलत डीएफटी तंत्र जे वापरली जातात त्यापैकी एक ज्याची आपण येथे चर्चा करणार आहोत ते प्रयत्न करतात अंतर्गत फ्लिप फ्लॉप सहज नियंत्रित करण्यायोग्य आणि निरीक्षण करण्यायोग्य बनवा नियंत्रणीय म्हणजे आपण हे करू शकता आपल्यास इच्छित असलेल्या कोणत्याही मूल्यात त्यांना आरंभ करा निरीक्षण करण्यायोग्य म्हणजे आम्ही त्यांची मूल्ये पाहू किंवा वाचू शकतो जेव्हा आम्हाला पाहिजे तर जर आपण हे करू शकत असाल तर आमच्याकडे एक अतिशय मनोरंजक आहे हे आपण पाहू शकता हे सांगू तर आम्ही अनुक्रमिक सर्किट चाचणी निर्मिती समस्येला ए मध्ये रूपांतरित करीत आहोत एकत्रित सर्किट चाचणी निर्मितीची समस्या कसे मी फक्त तुम्हाला योजनाबद्धरित्या दाखवू तर योजनाबद्ध अर्थाने अनुक्रमिक सर्किट असे दिसते ही संयुक्त सर्किट आहे भाग हे फ्लिप फ्लॉप आहेत आपल्याकडे निविष्ट्या येत आहेत आउटपुट जात आहेत आणि काही आउटपुट आहेत फ्लिप फ्लॉपवर येत असं काहीतरी आता आपण काय म्हणत आहोत ते तुम्ही पाहता ते माझे प्राथमिक माहिती आहेत हे माझे प्राथमिक आहेत आउटपुट सामान्यत शास्त्रीय अनुक्रमिक सर्किट चाचणीमध्ये हे केवळ इनपुट असतात आणि माझ्याकडे आउटपुट तर या पीआय मार्गे आम्ही फ्लिप फ्लॉपला प्रारंभ करण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच समस्या क्लिष्ट होते परंतु आपल्याकडे यंत्रणा असल्यास आपण प्रारंभ करू शकतो असे समजू आपणास सहज हवे असलेल्या कोणत्याही मूल्यावर फ्लिप करा नंतर आपण असे म्हणू शकता की हे निविष्ट देखील असू शकतात सहज सेट केले तर आम्ही त्यांना छद्म प्राथमिक इनपुट म्हणून म्हणतो त्याचप्रमाणे जेव्हा आपण म्हणतो की आपण निरीक्षण करू शकतो फ्लिपची मूल्ये सहजपणे फ्लॉप होतात जसे की आपण असे म्हणत आहोत की आपण हे आऊटपुट पाहू शकतो एकत्रित सर्किट देखील कारण फ्लिप फ्लॉपवर जाणारे हे आउटपुट आहेत हे आहेत ज्याला छद्म प्राथमिक आऊटपुट म्हणतात तर एकदा का आपल्याकडे हे पहा की मग मी माझा फ्लिप फ्लॉप विसरू शकेन तर मी या संपूर्ण गोष्टीस कंबिनेशनल सर्किट म्हणून मानू शकतो जेथे पीआय आणि पीपीआय माझे इनपुट आहेत पीओ आणि पीपीओ माझे आउटपुट आहेत आणि मी शोधण्यासाठी एक संयुक्त सर्किट चाचणी नमुना जनरेटर सर्व दोष येथे वापरू शकतो तर मी आता फ्लिप फ्लॉपबद्दल चिंता करत नाही परंतु नक्की कसं चालावा आम्हाला स्वतंत्रपणे त्या फ्लिप फ्लॉप वर दंड द्यावा लागेल तर डीएफटी तंत्राविषयी बोलताना त्यांचे विस्तृत वर्गीकरण ऍड हॉक किंवा एकतर केले जाऊ शकते संरचित तंत्र नावे म्हणून अॅड हॉक तंत्रे खरोखरच तदर्थ आहेत ते तंत्र संग्रह आहेत म्हणजे करण्याच्या आणि न करण्याची एक लांबलचक यादी तर काही डिझाइनर अनुभवी डिझाइनर्स ज्यांनी आपल्याला एक घड्याळ मिळू नये यासाठी एक यादी दिली आहे आपण हे करू नये आपण ते करू नये तर आपण त्या नियमांचे अनुसरण केल्यास आपल्या सर्किट चाचणी दृष्टिकोनातून थोडे चांगले होईल परंतु रचना तंत्र पूर्णपणे निराकरण करू शकते मी आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे समस्या तिथे आता आपण स्कॅन पाहणार आहोत पथ दृष्टिकोन स्कॅन पथ दृष्टिकोन आंशिक स्कॅन स्तर संवेदनशील स्कॅनमध्ये भिन्नता आहेत डिझाइन आणि इतर अनेक परंतु आपण स्कॅन मार्गामागील मूलभूत कल्पना पाहिल्यास आपल्याला ती मिळेल आपण जे करण्याचा प्रयत्न करीत आहात तेच मला वाटत आहे म्हणून मी आत्ताच दाखविलेल्या अनुक्रमित सर्किटचे हे मॉडेल आहे की आपल्याकडे ए एकत्रित तर्कशास्त्र जिथे प्राथमिक माहिती आणि प्राथमिक आउटपुट येत आहेत आणि जात आहेत आपण घड्याळाने भरलेले फ्लिप फ्लॉप घ्या आता हे आउटपुट आम्ही पुढील राज्य म्हणून संदर्भित करतो आणि हे इनपुट जे फ्लिप फ्लॉपमधून येत आहेत त्यांना सध्याचे राज्य म्हणून संबोधले जाते म्हणून जेव्हा आपण घड्याळ येते तेव्हा घड्याळाची सक्रिय धार येते तर इथे जे काही आहे ते ते साठवले जाईल म्हणून पुढचे राज्य सध्याचे राज्य होईल तर प्रत्येक घड्याळासह हे पुढील राज्य येथे येईल हे सध्याचे राज्य बनेल आणि त्याचे पुढील उत्पादन येथून बाहेर येईल जे नवीन पुढील राज्य बनेल ही प्रक्रिया सुरू आहे आता आम्ही चाचणी करण्याच्या तंत्रासाठी स्कॅन पथ डिझाइनकडे आलो आहोत मी म्हटल्याप्रमाणे हे एक आहे सर्वात जास्त वापरले जाणारे तंत्र मग आम्ही काय करू आम्ही पारंपारिक अनुक्रमिक सर्किट घेतो सुरूवात करण्यासारखेच तर इथे स्कॅन पाथची संकल्पना नाही आम्ही त्याला नॉन स्कॅन म्हणतो अनुक्रमिक सर्किट तर आपण या सर्किटमध्ये स्वयंचलित साधन वापरुन ते सहजपणे समाविष्ट करू शकतो एखादी गोष्ट स्कॅन पाथ म्हणून ओळखली जाते हे आपण स्कॅन मार्ग म्हणजे काय ते पाहू तर प्रत्यक्षात काय आहेत पूर्ण झाले येथे पहा आम्ही म्हणत आहोत की आम्ही या सर्किटमध्ये बदल करीत आहोत प्रत्यक्षात आपण पहिला भाग सुधारित करणे आपण हा भाग फ्लिप फ्लॉप साइड सुधारित करीत आहात तर आपण काय आहोत प्रत्यक्षात करत आहोत आम्ही फ्लिप फ्लॉपची जागा घेत आहोत विशेषत डी फ्लिप फ्लॉप त्या बदलल्या आहेत अधिक जटिल आवृत्तीद्वारे ज्यास स्कॅन फ्लिप फ्लॉप म्हटले जाते तर स्कॅन फ्लिप फ्लॉप म्हणजे डी फ्लिप फ्लॉप म्हणजे त्यापूर्वी 2 ते 1 मल्टीप्लेसर तर ए मल्टीप्लेसर त्यानंतर डी फ्लिप फ्लॉप म्हणजे एक स्कॅन फ्लिप फ्लॉप तर आम्ही हे स्कॅन फ्लिप एकमेकांशी जोडतो योग्य मार्गाने फ्लॉप करा जेणेकरून आपण इच्छित असल्यास आम्ही ते शिफ्ट रजिस्टर म्हणून कॉन्फिगर करू शकतो आम्ही एक जोडा बाहेरून अतिरिक्त अतिरिक्त इनपुट आम्ही याला चाचणी नियंत्रण इनपुट म्हणून म्हणतो आणि आम्ही आणखी 2 शिफ्ट रजिस्टर जोडतो आणि इनपुट म्हणून इनपुट आणि आउटपुट लाईन ज्याला स्कॅनिन आणि स्कॅनआउट म्हणतात शिफ्ट रजिस्टरचे आउटपुट तर ही कल्पना अगदी सोपी आहे मला बाहेरून चाचणी नियंत्रण आहे जर मी ते एका वर सेट केले तर माझे सर्व स्कॅन फ्लिप फ्लॉप शिफ्ट रजिस्टर म्हणून कॉन्फिगर केले जातील एकदा ते कॉन्फिगर केल्यावर शिफ्ट रजिस्टर मी माझ्या स्कॅनिन पिनमधून बाहेरून काही डेटा फीड करू शकतो आणि मी क्रमशः शिफ्ट करू शकतो सर्व फ्लिप फ्लॉप फ्लॉवर डेटा म्हणून मी त्यांना सहजपणे प्रारंभ करू शकतो त्याचप्रमाणे मी घड्याळे लावले तर या स्कॅनआउट पिनमधून शिफ्ट रजिस्टर डेटा हलविला जाईल जेणेकरून मी या राज्यांचे निरीक्षण करू शकतो फ्लिपफ्लॉप देखील म्हणूनच ही मूळ कल्पना आहे की आपण कंट्रोलॅबिलिटी आणि निरिक्षण समस्या कसे सोडवित आहोत म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे स्कॅन फ्लिप फ्लॉप 2 ते 1 मल्टिप्लेसरसह मूलत पारंपारिक फ्लिप फ्लॉप असतो त्यापूर्वी तर येथे मी गेट्स वापरून शास्त्रीय आकृती दर्शवित आहे परंतु अर्थातच वास्तविक व्हीएलएसआय मध्ये या चीप एमओएस ट्रान्झिस्टर वापरुन अंमलात आणली जाईल परंतु द्रुत मूल्यांकन करण्याचा प्रयत्न गेट्स वापरणे करूया तर जसे आपण सामान्य डी फ्लिप फ्लॉप मास्टर स्लेव्ह प्रकारात पाहू शकता की तेथे 10 दरवाजे आहेत आणि मल्टिप्लेसरमध्ये आपले लॉजिक ओव्हरहेड 4 अतिरिक्त गेट असतील आणि हा टीसी निवडलेला असेल या मल्टिप्लेसरचे इनपुट जर मी ते 1 वर सेट केले तर हा माझा सामान्य मोड असेल डी इनपुट असेल या फ्लिप फ्लॉपच्या इनपुटवर जाऊन मल्टीप्लेक्सर डी निवडते परंतु जर टीसी या आकृतीमध्ये 0 च्या बरोबरी असेल तर हा माझा चाचणी मोड आहे जेथे मला आणखी एक इनपुट आहे ज्याला मी त्यास स्कॅन डेटा किंवा एसडी कॉल करीत आहे या एसडी या फ्लिप फ्लॉपच्या इनपुटवर येईल म्हणून मल्टीप्लेक्सर एसडी निवडेल तर मूल्य अवलंबून टीसीपैकी एकतर डी किंवा एसडी निवडलेला आहे तर आपण पाहू शकता की फ्लिप फ्लॉपला 10 दरवाजे आवश्यक आहेत आणि हे 14 दरवाजे आवश्यक आहेत म्हणून प्रति स्कॅन फ्लिप फ्लॉपमध्ये 4 गेटचे ओव्हरहेड आहे आता हे आकृती दाखवते की स्कॅन फ्लिप म्हणून कॉन्फिगर करण्यासाठी आम्ही आमच्या सर्किटमध्ये बदल कसे केले फ्लॉप या सर्किटवर पुन्हा जाऊया तुम्हाला हा सर्किट दिसेल जिथे D TC एसडी घड्याळ आणि क्यू बार सहसा आवश्यक नसते म्हणून केवळ Q जर मी हे येथे स्कीमॅटिक म्हणून दर्शवू शकलो तर मी हे ब्लॅक बॉक्स म्हणून दाखवतो हे माझे स्कॅन फ्लिप फ्लॉप आहे तर माझ्या स्कॅन फ्लिप फ्लॉपची माहिती काय आहे माझ्याकडे चाचणी नियंत्रण इनपुट आहे मी डी इनपुट आहे माझ्याकडे एसडी इनपुट आहे आणि माझ्याकडे एक घड्याळ आहे आउटपुटमध्ये समजू माझ्याकडे क्यू आहे हे माझे स्कॅन योग्य फ्लिप फ्लॉप उजवीकडे आहे आता हे स्किमॅटिक वापरुन मी पुढील आकृती व्यवस्थित समजावून सांगणार आहे तर मी येथे एक उदाहरणार्थ दाखवित आहे जेथे 3 फ्लिप फ्लॉप होते सामान्यत नॉन स्कॅन आवृत्तीमध्ये हे फ्लिप फ्लॉप आउटपुट होते थेट इनपुटवर येत होते मागील आकृत्याप्रमाणे मी दाखविल्याप्रमाणे हे परत परत जाऊया आकृती फ्लिप फ्लॉपचे आउटपुट या फ्लिप फ्लॉपचे इनपुट म्हणून येत आहे हे होते फ्लिप फ्लॉपची सामान्य आवृत्ती आता मी येथे काही बदल करीत आहे तर आपण कोणत्या प्रकारचे बदल पाहता या सर्वांच्या टीसी इनपुटवर चाचणी नियंत्रण इनपुट जात आहे फ्लिप फ्लॉप स्कॅन करा कॉम्बिनेशनल सर्किट आउटपुट डी इनपुटमध्ये जाईल आणि त्या सर्वांना स्कॅन फ्लिप फ्लॉप आउटपुट जसे होते तसे संयुक्त तार्किकतेच्या इनपुटवर परत जाईल परंतु आम्ही केलेली अतिरिक्त गोष्ट म्हणजे आम्ही स्कॅनिन इनपुट जोडले आहे जे प्रथम फ्लिप फ्लॉपचे एसडी इनपुट आणि याचे आउटपुट दुसर्याच्या एसडी इनपुटवर जाईल हे फ्लिप फ्लॉप याच्या एसडी वर जाईल आणि शेवटी हे आउटपुटही स्कॅनआउट म्हणून बाहेर जाईल जर मी असे म्हटले तर टीसी 0 बरोबर असेल तर इनपुट मल्टीप्लेक्सरमध्ये माझी ही एसडी ओळ निवडली जाईल तर आता माझे सर्किट एक शिफ्ट रजिस्टर असेल आपण पहा हा भाग निवडला जाईल तर कॉन्फिगर करून शिफ्ट रजिस्टर म्हणून मी स्कॅनिनमधील कुठल्याही डेटामध्ये शिफ्ट करू शकतो तर मी माझ्या फ्लिप फ्लॉपला प्रारंभ करू शकतो किंवा मी करू शकतो फ्लिप फ्लॉपच्या राज्यांचे निरीक्षण करा म्हणूनच आम्ही स्कॅनमध्ये करण्याचा प्रयत्न करीत आहोत आधारित डिझाइन आम्ही याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत जसे की मी सांगितले की आम्ही जटिलता कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत एकत्रित चाचणी निर्मिती समस्या अनुक्रमिक चाचणी निर्मिती समस्या तर स्कॅन डिझाइनचे काही नियम तयार केले गेले आहेत जे डिझाइनरला आवश्यक आहेत अनुसरण करा तर आपण ज्या नियमांद्वारे सहजपणे मागील आकृतीशी संबंधित होऊ शकता या आकृत्या आम्ही दाखवले होते प्रथम म्हणते की केवळ क्लॉक्ड डी फ्लिप फ्लॉप वापरावे म्हणजे तू जेके किंवा एसआर फ्लिप फ्लॉप वापरू नये आता खरं तर हे व्हीएलएसआय सर्किट्ससाठी खरे आहे कारण मध्ये व्हीएलएसआय डी प्रकारच्या फ्लिप फ्लॉपची अंमलबजावणी करणे इतर प्रकारच्या प्रकारच्या तुलनेत सोपे आहे फ्लिप फ्लॉप की एसआर किंवा जेके तर ही एक धारणा आहे जी आज जगभरात जवळजवळ पाळली जात आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे आम्हाला कमीतकमी एक अतिरिक्त प्राथमिक इनपुट पिन चाचणी नियंत्रण आणि सर्व आवश्यक आहे घड्याळे थेट दिले पाहिजेत याचा अर्थ असा की हे इकडे सारखे वाजलेले घड्याळ असू नये आपण येथे पहा जरी आपण घड्याळे दर्शविली नाहीत जेथे घड्याळे थेट 3 स्कॅनमध्ये जात आहेत फ्लिप फ्लॉप जेणेकरून ते शिफ्ट रजिस्टर मोडमध्ये कार्य करू शकतील तर घड्याळ सिग्नलने फ्लिप फ्लॉपवर कोणताही डेटा इनपुट फीड करू नये हा डिझाइन नियमांपैकी एक आहे हे शर्यतीची स्थिती टाळण्यासाठी वापरले जाते कारण घड्याळातील स्क्यू आणि इतर समस्यांवर अवलंबून फ्लिप फ्लॉपमध्ये संग्रहित होणारा डेटा कदाचित चुकीचा असेल समजा मी येथे उदाहरण देत आहे जसे मी म्हटल्याप्रमाणे हे सर्किट समजा आता एक संयुक्त सर्किट दिसत आहे तर आता इनपुट पीआय आणि सध्याचे राज्य असेल आउटपुट पीओ आणि पुढील राज्य असेल समजा मी व्युत्पन्न करण्यासाठी एक संयुक्त एटीपीजी साधन चाचणी वेक्टर वापरतो तर हे माझे इनपुट आहेत हे माझे आउटपुट आहेत तर एटीपीजी टूल आहे असे समजू मला हे चाचणी व्हेक्टर दिले I1 एस 1 हे इनपुट आहे आणि ओ 1 एन 1 अपेक्षित आउटपुट आहे तर आय 2 एस 2 हे माझे दुसरे इनपुट आहे ओ 2 एन 2 हे माझे दुसरे अपेक्षित आउटपुट आहे पण येथे समस्या अशी आहे की आम्ही या सर्किटप्रमाणे आपण तयार केलेला मार्ग आपण करू शकता तो पीआय भाग थेट खायला द्या हे आपले सध्याचे राज्य आहे हे आपले पुढील राज्य आहे आतां माझें सद्य स्थिती मला येथे योग्य असलेल्या व्हॅल्यूजसह फ्लिप फ्लॉप लोड करावा लागेल तर ते असू शकते समांतर केले जाईल ते सिरीली शिफ्ट रजिस्टर मोडमध्ये हलवावे लागेल तर सध्याचे राज्य आहे अनुक्रमे नंतर क्रमशः लावावे लागेल टीसी 0 इतके असेल कारण आकृती टीसी 0 मध्ये म्हणजे चाचणी मोड आहे त्याचप्रमाणे टीसी 0 च्या बरोबरीनंतर पुढची पायरी अनुक्रमे पाहिली पाहिजे तर हे आकृती काय होते जास्त वेळा दाखवते डावीकडून उजवीकडे हा वेळेचा अतिरेक आहे म्हणून मी एका बाजूला सर्किटचे आदान आणि आऊटपुट दर्शवित आहे पीआय माझे इनपुट आहेत स्कॅनिन एक आहे एकल इनपुट टीसी एकल इनपुट आहे पीओ माझे आउटपुट आहेत स्कॅनआउट हे आणखी एक आउटपुट आहे आता आपण या सारणीचा संदर्भ घ्या प्रथम चाचणी वेक्टरसाठी मला आय 1 एस 1 लागू करावा लागेल मी याची अपेक्षा करीत आहे योग्य आउटपुट म्हणून ओ 1 एन 1 तर मग मी प्रथम चाचणी नियंत्रण 0 वर सेट करते आणि क्रमशः मी S1 मध्ये बदलतो स्कॅनिनद्वारे हा एस 1 माझा होता हा भाग उपस्थित राज्य भाग तर मी एस 1 मध्ये क्रमशः बदलत आहे टीसी 0 वर सेट करताना आता या वेळी पीआय काळजी घेऊ शकत नाही हा घन निळा प्रदेश आहे सूचित करते की काळजी करू नका यादृच्छिक बिट्स परंतु मी स्थितीत काय बदलले आहे ते नंतर आता हा एस 1 आहे आधीपासूनच फ्लिप फ्लॉपमध्ये आता मी लागू करू शकतो मी सेट केलेल्या चाचणी नियंत्रणासह 2 गोष्टी एकत्र करू शकतो 1 आता हा एक सामान्य मोड आहे मी या आय 1ला थेट प्राथमिक इनपुटवर लागू करतो तर आता मी कॉम्बिनेशनल सर्किट दिरंगाईचे प्राथमिक उत्पादन पाहू शकते आपण येथे पहा आम्ही इनपुट लागू केल्यानंतर काही आउटपुट प्राथमिक आउटपुटवर जातील तर काही आउटपुट एन 1 वर जात आहेत परंतु हे अद्याप फ्लिप फ्लॉपमध्ये संग्रहित केलेले नाही तर पुढच्या नंतर घड्याळ येते जेणेकरून ते संग्रहित होईल तर मग मी काय करावे मी पुन्हा टीसी 0 वर सेट केला मी घड्याळे आणि स्कॅनआउटद्वारे एन 1 चे बिट्स बाहेर येतील तर मी एस 1 क्रमांकासह लावत आहे मी समांतरपणे आय 1 लावत आहे आणि ओ 1 समांतरपणे पाहत आहे अनुक्रमे एन 1 आता एन 1 समांतर रुपांतरित होत असताना मी देखील मध्ये बदलू शकतो पुढील वेक्टरची स्थिती जसे की मी एन 1 चे निरीक्षण करीत असताना मी समांतरपणे एस 2 मध्ये बदलू शकतो कारण हे सिंगल शिफ्ट रजिस्टर आहे आउटपुट आहे तेथे एक इनपुट देखील आहे तर इनपुटद्वारे लाइन स्कॅनिन मी पुढच्या स्थानांतरणास प्रारंभ करू शकतो तर अशा प्रकारे हे ठीक आहे तर आपण फक्त एक साधी गणना पाहिल्यास तर म्हणजे आपण तथाकथित स्कॅन निश्चित करू शकता अनुक्रम लांबी तर स्कॅन क्रम लांबी काय आहे हे किती एकूण संख्या सांगते घड्याळ सायकल आवश्यक आहेत वेळेचे प्रमाण किती घड्याळ सायकल आहे हे येथे जसे आवश्यक फक्त एक गोष्ट पहाण्यासाठी आपण शेवटच्या काळात निरीक्षण करा आम्हाला नमुना म्हणायला द्या तर जेव्हा आपण आहात शेवटच्या पॅटर्नसाठी एन चे निरीक्षण करणे जेणेकरून या स्कॅनिनमध्ये या भागामध्ये शिफ्ट होण्यासारखे काही रिक्त असेल नाही तर मी येथे फक्त एक लहान स्नॅप शॉट दर्शवित आहे याचा मी आधीच उल्लेख केला आहे तर एकूण स्कॅन सीक्वेन्स लांबी जर आपण एक साधारण गणना केली तर ते ns आणि 1 च्या संख्येमध्ये असेल चाचणी वेक्टर नंतर एनएस प्लस 1 का हे एन एस आहे 1 2 3 4 5 6 7 हे एन एस आहे हे येथे आहे आणि आपण सर्व चाचणी व्हेक्टरसाठी आणि शेवटच्यासाठी दुसर्या एनएसची आवश्यकता आहे यासाठी हे पुन्हा एन करा तर ही माझी अभिव्यक्ती आहे तर एनसी ही आपण तयार केलेल्या चाचणी वेक्टरची संख्या आहे आणि एनएस फ्लिप फ्लॉपची संख्या आहे तर हे एन एस आणि एनसी च्या उत्पादनाच्या अंदाजे प्रमाणात आहे तर मी येथे वास्तविक संख्यात्मक मूल्यांसह एक छोटेसे उदाहरण दर्शवित आहे तर समजा आपल्याकडे एक आहे3 इनपुट 2 आउटपुट आणि 3 फ्लिप फ्लॉप किंवा राज्य सर्किट चलांसह समजा एखाद्या चाचणी जनरेटरने या 4 चाचणी नमुन्यांची निर्मिती केली आहे म्हणून मी याचा एक भाग दर्शवित आहे आकृती याला स्कॅन सीक्वेन्स म्हणतात मी या स्कॅन क्रमांकाचा फक्त एक भाग दर्शवित आहे घड्याळाच्या दिशेने औपचारिक सारणी पहिल्या पॅटर्नसाठी तुम्ही पाहता की सद्य स्थिती 1 0 आहे तर चला आपण प्रथम या अनुक्रमे शिफ्ट करू तर त्यासाठी आम्ही टीसी 0 वर सेट करत आहोत आम्ही 1 0 0 मध्ये स्कॅनिनकडे जाऊ यावेळी प्राथमिक इनपुटची काळजी घेतली जात नाही आणि पीओ आणि स्कॅनआउट आम्हाला माहित नाही किंवा हे रिक्त असू शकत नाही यानंतर मी टीसी 1 वर सेट केले आणि मी हे संबंधित पीआय 0 1 0 लागू करतो मी 0 1 ० लागू करतो आपण 0 1 0 लागू करता आता अपेक्षित प्राथमिक आउटपुट 0 1 थोड्या विलंबानंतर दिसून येईल 0 1 मिळेल परंतु आता दुसर्या भागाचे निरीक्षण करण्यासाठी पुढील राज्य 1 1 1 आहे मी काय करतो मी पुन्हा टीसी 0 ला लागू करण्यासाठी घड्याळे सेट करा म्हणजे आमचे स्कॅनआउट मला 1 0 मिळेल आता हे करत असताना मला हे शक्य आहे पुढील सद्य स्थितीतही बदल करा 0 1 0 हे देखील आम्ही 0 1 0 स्कॅनिंगद्वारे केले होते 2 गोष्टी आच्छादित होत आहेत तर हे चालूच राहिल मी फक्त एक लहान स्नॅप शॉट दर्शविला आहे आता स्कॅन चाचणीच्या वेळेबद्दल बोलत आहोत तर आम्ही फक्त ते कसे वापरावे याबद्दल बोललो आहोत एकत्रित चाचणी वेक्टर परंतु फ्लिप फ्लॉपचे काय शिफ्ट रजिस्टर होते आता एक शिफ्ट रजिस्टरच्या चाचणीसाठी प्रमाणित मार्ग आहे म्हणूनच आपण शिफ्ट अनुक्रम 0 0 1 1 0 0 लागू करता 1 1 यासारखे आपण एक उदाहरण घेऊ आणि दाखवू याचा अर्थ काय ते सांगू समजा माझ्याकडे 3 फ्लिप फ्लॉप आहेत शिफ्ट रजिस्टर म्हणून ते कॉन्फिगर करत आहेत तर वेळेत मी फक्त अर्ज करीत आहे 0 असे म्हणूया मी आहे हे दर्शवित आहे हे माझे वेळेचे अक्ष आहे 0 0 1 1 0 0 1 याप्रमाणे मी हा नमुना वापरत आहे तर थोड्या विलंबानंतर प्रथम फ्लिप फ्लॉपच्या आउटपुटमध्ये हे बिट्स दिसतील आणि हे दिसेल बाहेर या नंतर थोड्या विलंबानंतर पुन्हा हे बिट दिसेल पुढील 1 1 0 0 पुन्हा बाहेर जाईल तर थोड्या विलंबानंतर पुन्हा हे येईल हे 0 येईल तर आता आपण प्रत्येक फ्लिप फ्लॉपकडे पहात आहात सर्व फ्लिप फ्लॉपकडे पहा फ्लिप फ्लॉप पहा 0 ते 0 0 ते 1 1 ते 1 आणि 1 ते 0 पर्यंत बदलत आहेत तर मी उत्साहपूर्ण आहे किंवा फ्लिप फ्लॉपची चाचणी घेत आहे सर्व संभाव्य संक्रमणासाठी अशा प्रकारे आम्ही फ्लिप फ्लॉपची चाचणी करतो की ते प्रत्येक लॉजिक मूल्य संचयित करू शकते आणि यात सर्व संभाव्य संक्रमणे देखील असू शकतात तर फक्त हा पॅटर्न सिरीयल लावून आणि मी तर हे पहा की हाच किंवा अपेक्षित नमुना येथे येत आहे म्हणून मला खात्री आहे की सर्व काही आहे हे फ्लिप फ्लॉप आणि त्यांचे इंटरकनेक्शन देखील ते योग्यरित्या कार्य करीत आहेत हे असे आहे या शिफ्ट रजिस्टरची चाचणी केली जाते किंवा चालते तर आवश्यक असलेल्या घड्याळ सायकलची एकूण संख्या किंवा आवश्यक बिटची संख्या एनएस प्लस 4 असेल एनएस फ्लिप फ्लॉपची संख्या असेल आणि या 0 0 1 1 साठी कमीतकमी 4 बिट्स आवश्यक आहेत तर 0 0 1 1 तसेच अनेक घड्याळे आवश्यक असलेल्या फ्लिप फ्लॉपची संख्या तर आता एकूण स्कॅन चाचणी वेळ किंवा स्कॅन सीक्वेन्स लांबी केवळ इतकेच नाही तर अतिरिक्त एनएस प्लस 4 देखील मिळेल जोडले जर आपल्याकडे सर्किट 2000 फ्लिप फ्लॉप आणि 500 चाचणी वेक्टर असतील तर फक्त एक लहान उदाहरण चाचणी लांबी अंदाजे एनएस आणि एनसीचे उत्पादन असेल ही प्रबळ पद आहे म्हणूनच होईल एक दशलक्ष व्हा म्हणूनच चाचणी हळूहळू हळूहळू कमी होते आणि याचा अर्थ आपल्यासाठी आणखी एक गोष्ट आहे लक्षात ठेवा परंतु आम्ही रेट केलेल्या घड्याळाच्या वारंवारतेवर सर्किटची चाचणी घेत नाही आहोत फ्लिप फ्लॉपमधील डेटा मध्ये स्थानांतरित करणे नंतर आपण इनपुट लागू करत आहात आणि आउटपुट पहात आहात तर असे नाही की सर्किट 1 गिगाहर्ट्जवर काम करणार आहे आम्ही सतत आहोत 1 गिगाहर्ट्ज मध्ये इनपुट लागू करीत आहे आणि आऊटपुट असे दिसत नाही तर आम्ही करत नाही स्पीड टेस्टिंग नावाचे काहीतरी आम्ही हे कमी दरात करत आहोत म्हणून स्कॅन ओव्हरहेड्सबद्दल बोलणे जेणेकरून मी परीक्षेसाठी कमीतकमी एक अतिरिक्त पिन म्हणून सांगितले नियंत्रण आवश्यक आहे आता या स्कॅनिन आणि स्कॅनआउटबद्दल आम्ही त्यांना पीआयसह सामायिक करू शकतो आणि p आउट पिन कारण जर आपण ते रेखाचित्र पाहिले असते तर आपण पाहू शकता की आम्ही कधीही स्कॅनिन आणि वापरत नाही पीआय एकत्र किंवा आम्ही कधीही पीओ आणि स्कॅनआउट एकत्र वापरत नाही केवळ चाचणी मोडमध्ये मी स्कॅनिन आणि स्कॅनआउट आम्ही पीआय आणि पीओ वापरत नाही तर आम्ही त्या पिन स्कॅनिन आणि स्कॅनआउटसाठी सामायिक करू शकतो परंतु येथे टीसीसाठी किमान एक पिन आवश्यक आहे गेट ओव्हरहेड हे असेल एनजी संयुक्त लॉजिकमधील गेट्सची एकूण संख्या आहे जर एनएस असेल तर फ्लिप फ्लॉपची संख्या तर मूलतः प्रत्येक फ्लिप फ्लॉपमध्ये दहा दरवाजे होते आता तुमच्या नंतर मल्टिप्लेसर जोडले तेथे अतिरिक्त गेट होते तर याद्वारे 4 एनएस विभाजित केले जाईल टक्केवारी गेट ओव्हरहेड तर आपल्या गेट्सची संख्या सुमारे एक लाख असेल तर फक्त एक वास्तववादी आकृती 100 के फ्लिप फ्लॉपची संख्या सुमारे 2000 2 के आहे तर आपले ओव्हरहेड अंदाजे 6 7 टक्के वर येईल पण अर्थातच परस्परसंबंधांमुळे आणि इतर गोष्टींमुळे आम्ही ओव्हरहेडकडे दुर्लक्ष केले आहे येथे देखील समाविष्ट करणे आवश्यक आहे आणि कामगिरीबद्दल आम्ही जोडले संयोजन पथात मल्टीप्लेसर तर ते अंदाजे 2 गेट विलंब असेल तर सर्किट मंदावले जाईल त्याचप्रमाणे फ्लिप फ्लॉपमध्ये आधी फ्लिप फ्लॉपचे आउटपुट होते सरळ कॉम्बीनेशनल सर्किटच्या इनपुटवर येत आहे परंतु आता प्रत्येक स्कॅनचे आउटपुट फ्लिप फ्लॉप केवळ संयुक्त सर्किटच्या इनपुटवरच येणार नाही तर पुढील स्कॅन फ्लिप फ्लॉप इनपुट तर फॅनआउट 2 होते तर फॅनआउट वाढविणे म्हणजे अधिक विलंब तर घड्याळ देखील क्षीण होईल तर सामान्यत 5 ते 6 टक्के अधोगती उद्भवते तर या लेक्चरमध्ये आपण पाहिले आहे की आम्ही काही अतिरिक्त हार्डवेअर वापरत आहोत अतिरिक्त वेळ चाचणी अनुक्रमेच्या समस्येवर लक्ष देण्यासाठी अतिरिक्त वेळ सर्किट्स परंतु आपणास हा अतिरिक्त वेळ आणि कार्यक्षमतेचा र्हास योग्य आहे किंवा आपण स्वीकारता पहा स्वीकार्य असणे आवश्यक आहे कारण अन्यथा या सर्किट्सची चाचणी घेणे अशक्य आहे आज आम्ही तयार केलेला प्रकार तर चाचण्यांसाठी डिझाइन करणे फार महत्वाचे तंत्र आहे जे आज चिप डिझाइनचा एक भाग आणि पार्सल आहे